डिजास्टर रिकव्हरी अँड बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे मी राम सतीश पशुपुलती असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज आपण डिझास्टर रिस्क रिडक्शन डी आर आर साठी उपयोगी असणारे फ्रेमवर्क बद्दल चर्चा करणार आहोत या चर्चेत आपण प्रोजेक्ट बद्दल थेरो टिकल अंडरस्टँडिंग अँड इम्पलेमेंटेशन अस्पेक्ट तसेच कम्युनिटी मॅनेजमेंट प्रोसेस बद्दल बोलणार आहोत मी ज्या फ्रेमवर्क बद्दल बोलणार आहे ते एक प्रकारे जॉन ट्विग यांच्या डिझास्टर रिस्क रिडक्शन बद्दलच्या डिफरंट फ्रेमवर्क अँड अंडरस्टँडिंग यावरील ह्यूज कंपायलेशन वर आधारित आहे त्यांचे हे काम ग्लोबल प्रॅक्टिस रिव्यू इन वोल्युम 9 अँड हुमणेतरीअन प्रॅक्टिस नेटवर्क जे हुमणेतरीअन प्रॅक्टिशनर यांनी कमिशन केलेल्या ठिकाणी पब्लिष झाले आहे यासंदर्भातील काही फ्रेमवर्क 1980 पासून चर्चा करण्यात आले आहेत परंतु जॉन ट्विग यांनी सर्व प्रकारचे करंट लिटरेचर एकत्र आणून एक मोठे डॉक्युमेंट तयार केले आहे

तयार झालेले डॉक्युमेंट अॅक्च्युअली थेरो टिकल अंडरस्टँडिंग टरमिनोलॉजी इन्स्टिट्यूशन नेटवर्क आणि त्यासाठी लागणारे प्रोजेक्ट मॅनेजमेंट पार्ट कम्युनिटी ऐसेट मॅनेजमेंट इत्यादी गोष्टींबद्दल माहिती देते अशाप्रकारे त्यांनी वरायटी ऑफ स्कीम एका होलिस्टिक अॅप्रोच ने ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे सर्वप्रथम आपल्याला डिझास्टर रिस्क कॉन्टेक्स आणि डेव्हलपिंग कंट्री च्या कॉन्टेक्स नुसार अंडरस्टँडिंग करावे लागेल दारिद्र्य कमी करण्याच्या बाबतीत भारतासारखे कंट्री आहेत कारण भारत बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका नेपाळ मध्ये डिझास्टर रिस्क रिडक्शन करण्याबरोबरच दारिद्र्य कमी करण्याचे चॅलेंज आहे ही संपूर्ण प्रोसेस कशी कार्य करणार आहे ते आपण पाहूया सर्व प्रथम त्याची सुरूवात ग्लोबल ड्रायव्हर जागतिक चालकां कडून होते कारण सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे संपूर्ण जिओग्राफी अनइव्हनली डिस्ट्रीब्यूशन झाली आहे काही कंट्री श्रीमंत आहेत तर काही कंट्री दरिद्री आहेत गरीब आहेत काही रिसोर्स फुल कंट्री आहे तर काही रिसोर्स लेस कंट्री आहेत त्यासोबतच ऍक्च्युली खूप डायव्हर्ट इकॉनोमिक इंडिकेटर देखील आहेत त्यासोबत क्लायमेट चेंज बद्दलचे मायक्रो लेवल पॉईंट ऑफ ह्यू अँड मेसो लेवल अस्पेक्ट देखील आहे त्यानंतर गव्हर्नन्स आणि लिमिटेड एन्डोगेनोस कॅपॅसिटी आहे गव्हर्नन्स मध्ये देखील एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा सोसायटी शॉक अँड स्ट्रेस हँडल करण्यात कमी पडते आणि म्हणून सिस्टम फेल होते गव्हर्नन्स बद्दल बोलण्याची ही वेळ आहे अशाप्रकारे ऍक्च्युली अंडरलायिंग रिस्क ड्रायव्हर फार्मूलेट होतात पण आपण क्लायमेट चेंज संदर्भात वर पुवर अँड अर्बन लोकल गव्हर्नन्स तसेच व्हेलनेरबल रुरल लाईव्हलीहुड बद्दल बोलू संपूर्ण फार्मिंग इंडस्ट्री आणि फार्मिंग सेक्टर वर फ्लड अँड साइक्लोन चा कसा इम्पॅक्ट होतो ते आपण पाहू लो इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट प्रोसेस मुळे शेतकरी लोक त्यांचे धान्य पिकवू शकत नाही मार्केट त्यांची एकोनोमी ड्रिबल डीस्टेबलाइज करते या सर्व गोष्टी व्हेलनेरबल रुरल लाईव्हलीहुड संबंधित आहेत त्याच प्रमाणे डिझास्टर मुळे इकोसिस्टम हळूहळू डिक्लाइन होते डिझास्टर चा परिणाम कायमस्वरूपी डेव्हलपमेंट प्रोसेस तसेच एन्व्हायरमेंट इकोसिस्टम आणि त्यांच्या सर्विसेस यावर होत असतो आणि खरोखर ते असे डीग्रेड होत जाते आणि यामुळे मानवी वस्ती आणि जागतिक हवामानाचे एक प्रकारचे अपरिवर्तनीय नुकसान होते तसेच आणखी अंडरलायिंग रिस्क ड्रायव्हर म्हणजे लॅक ऑफ एक्सेस टू रिस्क ट्रान्सफर अँड सोशल प्रोटेक्शन तसेच रिस्क ट्रान्सफर आणि सामाजिक संरक्षण याचा देखील अभाव असतो तेव्हा हे रिस्क ड्रायव्हर चे मुलभुत आहेत आणि म्हणून जेव्हा आपण इंटेन्सिव्ह रिस्क मध्ये असुरक्षित लोकसंख्या आणि त्यांचे आर्थिक हक्क हे धोक्याला सामोरे जातात असे म्हणतो तेव्हा त्यांनी इंटेन्सिव्ह रिस्क चे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे एक्सटेन्सिव्ह रिस्क जेव्हा आपण एक्सटेन्सिव्ह रिस्क बद्दल बोलतो तेव्हा आपण भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या असुरक्षित लोकांचे आणि त्यांच्या कमी किंवा मध्यम प्रतीच्या आर्थिक धोक्याबद्दल बोलत असतो तेव्हा आपण मुळात हे असुरक्षित समाज किंवा विशिष्ट ग्रुप आणि त्यांच्या मालमत्तेविषयी बोलत असतो एव्हरीडे रिस्क जेव्हा आपण एव्हरीडे रिस्क असे म्हणतो तेव्हा आपण कुटुंबे आणि समुदाय हे अन्न असुरक्षितता रोगराई गुन्हेगारी अपघात प्रदुषण स्वच्छतेचा अभाव आणि स्वच्छ पाणी याबद्दल बोलत असतो समजा जर तुम्ही एखाद्या विकसनशील देशामध्ये प्रवासाला गेलात तर बऱ्याच लोकांना अजूनही शंका असते की आपण जे पाणी पितो ते स्वच्छ आहे की नाही म्हणजेच आपल्याला अजूनही आपल्याच आजूबाजूच्या वातावरणावर विश्वास ठेवणे शक्य नसते तसेच आजूबाजूचे वातावरण देखील खात्री देत नाही की हे फार सुरक्षित आहे इथे हा गुन्हा आहे की नाही हा अपघात आहे की नाही हा सुरक्षिततेच्या समस्येमुळे झालेला औद्योगिक अपघात आहे की नाही किंवा हे प्रदूषण आहे की नाही हे जेव्हा तुम्ही दिल्लीसारख्या शहरांमध्ये येतात तेव्हा खरोखर तुम्हाला प्रदूषण काय असते ते समजेल आणि त्याच प्रमाणे अन्नाची असुरक्षितता देखील असते जेव्हा आपण अन्नाच्या सुरक्षिततेबद्दल बोलतो आपल्याला दुष्काळा सारखी सावकाश होणारी आपत्ती दिसते आणि खरोखर यामुळे पिक किती प्रमाणात उगवते आणि याचा परिणाम मार्केट वर होतो आणि त्यामुळे शेवटी गरीब जनतेच्या उपजीविकेवर याचा मोठा परिणाम दिसतो तर ही अशा प्रकारची एव्हरीडे रिस्क आहे ही फक्त काही घटनांमध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टी दरम्यान घडत नाही तर विकसनशील देशासाठी हि सामान्य समस्या आहे गरीबी आर्थिक दारिद्र्य आणि शक्तीहीनता निरक्षरता भेदभाव आणि मालमत्तेचे एकत्रीकरण करण्याच्या मर्यादित संधी हे गरिबीचे काही घटक आहेत तेव्हा खरोखर आपल्याकडे बरेच टेक्निकल इनपुट्स आहे मी तुम्हाला छोटेसे उदाहरण दाखवतो जेव्हा आम्ही तमिळनाडूमध्ये कार्य करत होतो तेव्हा आम्ही एका घरामध्ये गेलो आणि आम्ही त्या घरामध्ये एक टॉयलेट बांधले आणि नंतर ज्या क्षणी आम्ही त्या घरांमध्ये गेलो तेव्हा आम्हाला त्या घराच्या आत जाणे देखील शक्य झाले नाही कारण ते मच्छिमार लोक होती आणि त्यांना समजलेच नाही कि हे टॉयलेट आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्व माशांची घाण त्यामध्ये ठेवायला सुरुवात केली आणि तिथे फारच घाण वास येत होता व ती लोक अतिशय अस्वच्छ वातावरणात राहत होते तेव्हा याच्या मागील काय कारण आहे तर टॉयलेट काय आहे आणि टॉयलेट चे कार्य काय असते हेच मुळात त्यांना माहीत नव्हते आणि त्याचप्रमाणे सिस्टीम मध्ये जसे की वेगवेगळ्या कास्ट सिस्टीम वेगवेगळ्या पॉलिटिकल सिस्टीम खरोखर एकत्र राहत असतात तिथे शक्ती सामर्थ्य आणि सामर्थ्यहीनत्ता आहे किंवा नाही तेव्हा खरे तर जेव्हा आपण काही विशिष्ट समाज या डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये किंवा या डेव्हलपमेंट च्या चर्चेमध्ये वगळतो आणि त्याबद्दल बोलतो तेव्हा खरोखर हा वगळण्याचा दृष्टिकोन बऱ्याच प्रमाणात रिस्क प्रोसेस आणि गरिबी वाढवतो आणि ते ही मालमत्ता व हे रिसोर्सेस वापरण्याबद्दल देखील बोलतात तेव्हा असे हे आपल्याकडे डिझास्टर चे परिणाम आणि गरिबीचे आउटकम आहेत तेव्हा डिझास्टर चा परिणाम होतो कारण ही लोकं अशा प्रकारच्या रिस्क फॅक्टर च्या परिस्थितीत रहात असतात जिथे बहुसंख्य मृत्यू आणि आर्थिक नुकसान होत असते समजा आपण महिलांचे उदाहरण घेतले तर सुनामी मध्ये बऱ्याच महिला मृत्यू पावल्या होत्या कारण त्यांच्याजवळ काही स्किल्स जसे पोहणे किंवा स्वतःचे संरक्षण करणे याचा अभाव होता म्हणजे इथे त्यांना रिस्क आणि या विशिष्ट धक्यांना सामोरे जाण्यासाठी काही मर्यादा होत्या अशा प्रकारे विशिष्ट ग्रुप इथे लक्ष केला जातो आणि त्याच प्रमाणे विशेषतः दुष्काळामुळे आर्थिक नुकसान होते किंवा पुरामुळे लोकांना त्यांच्या शेत जमिनीचे स्थानिक घरांचे पशुधनाचे आणि पिकांचे नुकसान सोसावे लागते तसेच जेव्हा आपण पोवर्टी आउटकम बद्दल बोलतो तेव्हा इथे आपण उत्पन्न वापर कल्याण आणि समानता यांच्यावर होणाऱ्या शॉर्ट मिडीयम आणि लॉंग टर्म परिणामांबद्दल बोलतो तेव्हा हा डिझास्टर रिस्क रीडक्शन वरचा 2009 मधील ग्लोबल असेसमेंट रिपोर्ट आहे हे जिनेव्हा UNISDR मध्ये हवामान बदला मधील रिस्क आणि दारिद्र्य यावर झालेल्या चर्चेबद्दल आहे आणि हे डिझास्टर रिस्क पोवर्टी नेक्सस आहे जेव्हा पोवर्टी है डिझास्टर रिस्क चे इंटीग्रल पार्ट आणि असुरक्षेचा घटक होते आणि विकसनशील देशांच्या दृष्टीने डिझास्टर डिस्कशन हा विषय दूर ठेवता येणार नाही जेव्हा आपण पोवर्टी बद्दल बोलतो तेव्हा आपण नक्कीच क्षमता बद्दल बोलत असतो श्रीमंत आणि गरीब देशांमधील डिझास्टर रिस्करीडक्शन च्या क्षमता बद्दल बोलत असतो श्रीमंत देशांमध्ये डिझास्टर रिस्क कमी करण्यासाठी त्यांच्याकडे रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असतात जे अंमलात आणले जातात गरीब देशांमध्ये हे रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स कमकुवत असतात किंवा अस्तित्वातच नसतात किंवा तिथे ते अंमलात आणण्याच्या क्षमतेचा अभाव असतो हे पुरावे खरे आहेत की आपल्याकडे कोस्टल रेग्युलेशन झोन आहे आणि 2004 चा सुनामी येईपर्यंत हे 1991 पासून 19 वेळा रिवाईज केले गेले आहे बरेच गावे किंवा लोकल गव्हर्मेंट ला हे असे नियम अस्तित्वात नाही याची जाणीव देखील नव्हती आणि हेच आपल्याला करण्याची गरज आहे आपल्याला हाय टाईड लाईन पासून 500 मिटर किंवा 200 मिटर दूर गेले पाहिजे आणि जोपर्यंत आपण या डिझास्टर च्या परिणामांना सामोरे जात नाही तोपर्यंत तिथे त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही इथे त्यांच्याकडे जीवितहानी कमी करण्यासाठी परिणामकारक अरली वॉर्निंग सिस्टीम आणि माहितीचे तंत्रज्ञान आहे आणि म्हणूनच मी पावर डिस्ट्रीब्यूशन बद्दल बोललो सामर्थ्यवान देशांकडे हे साधने तंत्र आणि नेटवर्क आहेत इथे माहिती एका एरिया मधून दुसऱ्या एरिया मध्ये कशी प्रसारित केली जाते मी तुम्हाला काही गरीब देशांमधील उदाहरणे सांगतो जिथे माहिती पास केली जात नाही आणि अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली नाही इथे व्यापक माहितीची सिस्टीम मुख्य रिस्पॉन्सला जोडण्याचा अभाव होता उदाहरणार्थ ही सुनामी तामिळनाडू राज्यात किंवा भारताच्या दक्षिण भागांमध्ये जाण्यासाठी 180 मिनिट लागली होती त्या लाटा पोहोचण्यासाठी 3 तास लागले होते जर ही माहिती दिली गेली असती आणि ती माहिती केंद्राकडून राज्याकडे जिल्हा पातळीवर आणि लोकल लेव्हल वर दिली गेली असती तर आपण बऱ्याच लोकांचे प्राण वाचवू शकलो असतो आपण बरेच पशुधन आणि प्राणी देखील वाचवू शकलो असतो आपत्कालीन प्रतिसाद आणि वैद्यकीय सिस्टीम विकसित केली आहे डेव्हलपमेंट प्रोग्राम साठीचा निधी आपत्कालीन सहाय्य आणि पुनर्विकासाच्या कामासाठी वळवला पाहिजे इथे त्यांच्याकडे बराच निधी आहे आणि तसेच काही विशिष्ट ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिथे डिझास्टर चा परिणाम होतो त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा देखील आहेत साधारणतः रेग्युलर डेव्हलपमेंट मध्ये किती ग्रामीण भागामध्ये काही वैद्यकीय सुविधा किंवा चांगले व्यवसाय आहे तेव्हा डिझास्टर च्या वेळी या वैद्यकीय सुविधांचा वापर करणे अवघड होते विमा योजना मालमत्तेच्या नुकसानाचे ओझे पसरवते इकडे विकसनशील देश विमा एक फार मोठी गोष्ट आहे इथे हे त्यांच्या पूर्ण घराचा त्यांच्या मालमत्तेचा त्यांच्या जीविताचा विमा उतरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशाप्रकारे त्यांचे पूर्ण कुटुंब आणि व्यवसाय संरक्षित होतो परंतु इथे आपण मालमत्तेच्या नुकसान साठी आणि उपजीविकेसाठी क्वचित बरेच देत असतो आणि जो कुणी या प्रकारच्या आर्थिक बाबींवर विचार करत आहे हे फारच महत्त्वाचे आहे जिथे आपण खरोखर डिझास्टर च्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मालमत्तेचे रक्षण करू शकतो अशाप्रकारे इथे तुमचे जीवन सातत्याने सुरू असते ही डिझास्टर सायकल ची डेव्हिड अलेक्झांडर डायग्राम आहे हे डिझास्टर च्या आधीचा परिणाम आणि नंतरच्या परिणामाबद्दल बोलत आहेत आणि डिजास्टर च्या आधी आपण सज्जता आणि मिटीगेशन बद्दल बोलू शकतो आणि नंतरच्या परिणामांमध्ये आपण पुनर्वसन आणि प्रतिसाद याबद्दल बोलू शकतो तेव्हा हे पुन्हा रिस्पॉन्स प्रोसेस कशी विकसित करायची यासोबत रिलेट केलेले आहे आणि रिकव्हरी प्रोसेस ही डेव्हलपमेंट प्रोसेस ला जोडलेले आहे आणि शेवटी हे डिझास्टर ला शमविण्याची अंमलबजावणी देखील होत आहे आणि इथे ही परिणाम होण्याआधीची परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती सुधारण्याची परिस्थिती आणि पुनर्बांधणीची परिस्थिती अतिशय शांततेत होत असते आणि त्यामुळे या प्रकारच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागत असतो जेव्हा काहीही घडत नसते तेव्हा लोक अगदी शांत असतात ते कधीही असे काही घडेल याबद्दल किंवा असे घडले तर ते कशा प्रकारे तयार आहेत त्याबद्दल चिंता करत नसतात किंवा परिणाम होण्याच्या आधीच या परिस्थितीत देखील लोकांना काय घडणार आहे याची देखील जाणीव नसते परंतु काही घटनांमध्ये जसे की दुष्काळाच्या बाबतीत इथे सातत्याने डिझास्टर होत असते आणि त्यामुळे इथे नक्कीच त्यांना काही प्रकारचा परिणाम दिसायला सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे परिणाम झाल्या नंतर आपण आपत्ती बद्दल विचार करायला सुरुवात करतो आणि सुटकेसाठी कार्य करायला लागतो आणि खरोखर हे या 5 टप्प्यांमध्ये कसे होते ते पाहिले पाहिजे आणि त्यासाठी त्याप्रमाणे समन्वय व नियोजन असले पाहिजे आणि इथे डिझास्टर आणि डेव्हलपमेंट बद्दल फ्रेडरिक कणी म्हणतात कि डिझास्टर आणि डेव्हलपमेंट या इंटिग्रल प्रोसेस आहेत त्या वेगवेगळ्या नाहीत असुरक्षिततेची प्रगती हे बेन वाईजनर यांनी सांगितले आहे आणि ते प्रेशर व रिलीज मॉडेल या त्यांना समजलेल्या फ्रेमवर्क बद्दल बोलत आहेत तेव्हा याचे मूळ कारण म्हणजे पावर स्ट्रक्चर रिसोर्सेस यांचा मर्यादित वापर हे आहे याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करतो तसेच पॉलिटिकल आयडिओलॉजि सिस्टीम त्यामध्ये पॉलिटिकल सिस्टीम आणि इकॉनॉमिक्स सिस्टीम हे आहेत आणि खरोखर ही मूळ कारणे अशाप्रकारे विशिष्ट डायनामिक प्रेशर निर्माण करतात

उदाहरणार्थ जेव्हा आपल्याकडे संस्थात्मक प्रशिक्षण योग्य कौशल्य स्थानिक गुंतवणूक यांचा अभाव असतो तेव्हा मार्केट देखील अशा प्रकारचे काही रोजच्याच समस्या कसे निर्माण करतात आणि तसेच प्रेस चे स्वातंत्र्य जर तुम्ही नोर्थ कोरिया चे उदाहरण घेतले तर तिथे नोर्थ कोरिया मध्ये काय घडत आहे हे पूर्ण जगाला माहित नसते की याविषयी संवाद कसा साधावा प्रेसचे स्वातंत्र्य सार्वजनिक जीवनातील नीतिनियम ही दैनंदिन प्रक्रिया आहेत मॅक्रो फोर्सेस लोकसंख्या बदल म्हणजेच जलद लोकसंख्या बद्दल जलद शहरीकरण आणि विभागीय खर्च तसेच आपण बऱ्याच प्रमाणात जागतिक बँकेकडून आणि इतर ठिकाणांहून कर्ज घेतलेले असल्यामुळे ती कर्ज परतफेड हे इतर पैलू आहेत तेव्हा आपल्याला हे कसे शक्य होईल तसेच विशिष्ट कर्ज वाढत आहे आणि त्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवनावर आणि त्यांच्या उपजीविकेवर ओझे लादले जात आहे औद्योगिक विकास आणि विस्तारामुळे शहरांच्या भौतिक विस्तारामुळे जंगलतोड झाली आहे आणि ही जंगल तोड हवामान बदलावर कशाप्रकारे विपरीत परिणाम करते आणि हे पुन्हा DRR संबंधित येते ते यामुळे मातीची उत्पादनक्षमता कमी होते काही केसेस मध्ये ते शेती मत्स्यपालनामध्ये रुपांतरीत करतात आणि पुन्हा हे मत्स्यपालन कुठेतरी नुकसानदायक होते आणि म्हणून पुन्हा ते शेतीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते अशा समस्यांना सामोरे जातात आणि परिणामी मातीची उत्पादन क्षमता देखील कमी करतात तथापि हे फक्त जमीन वापरा बद्दलच नाही तर इथे तुम्ही इंडस्ट्रीयल जमिनीबद्दल बोलत आहात यामुळे आजुबाजूचे वातावरण आणि माती देखील प्रदूषित होत आहे हे महत्वाचे आहे आणि तसेच याचा परिणाम विशिष्ट प्रकारच्या झाडांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींवर होतो आणि त्यामुळे इथे असुरक्षित परिस्थिती तयार होते इथे आपण धोकादायक स्थाने असुरक्षित इमारती आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल बोलत आहोत कदाचित बऱ्याच गरीब देशांमध्ये त्यांच्याकडे या अस्तित्वात असलेल्या बांधकामांना संरक्षण देण्यासाठी देखील पैसे नसतात लोक ज्या ठिकाणी वस्ती करतात तिथेच राहतात धोकादायक जीवनमान आणि कमी उत्पन्न जे आपण व्हेनेझुएलाच्या केसेस मध्ये पाहत आहोत तर तिथे परिस्थिती कशी आहे तेथील आर्थिक परिस्थिती जागतिक पातळीवर संपूर्ण समाजाला विस्कळीत करत आहे आणि इथे जेव्हा आर्थिक परिस्थिती खालावते तेव्हा त्याचा परिणाम कशाप्रकारे संपूर्ण समाजावर होतो याच्याशी सुद्धा जोडले जाते सोशल रीलेशनशिप धोका असलेले काही विशिष्ट ग्रुप कदाचित हे टारगेट ग्रुप असतात व तिथे स्थानिक संस्थांचा अभाव असतो जेव्हा आपण सार्वजनिक कृती आणि संस्थांबद्दल बोलतो तेव्हा तिथे काय तयारी असते कारण ते मुख्यतः राजकीय संस्थांवर अवलंबून राहू शकत नाही ते अशा तयारीसाठी निधी देऊ शकत नाही कारण ते दृश्य स्वरूपात नसते कारण तिथे डिझास्टर होईल की नाही याची खात्री नसते परंतु बऱ्याच दृश्य स्वरूपातील कार्यक्रमांवर डिझास्टर नंतरच लक्ष केंद्रित केले जाते आम्ही बरेच घरे बांधून दिली आहेत आम्ही बऱ्याच बोट दिल्या आहेत तसेच आम्ही बरीच उपजीविकेची साधने देखील दिली आहेत पण त्याआधी काय ट्रेनिंग प्रोग्राम घेतले कोणती अरली वॉर्निंग सिस्टीम दिली आणि खरोखर आपण या तयारीसाठी किती बजेट ठेवला होता स्थानिक रोगांचे प्राबल्य आणि म्हणूनच हे सर्व समाज धोकादायक स्थितीत येण्यासाठी सेटिंग केली जाते आणि नंतर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक धोक्यावर दबाव आणला जातो आणि इथे पुश व पूल प्रकारचे कार्य होते जिथे एका बाजूला हा धोका असतो आणि दुसऱ्या बाजूला अखंडित डायनॅमिक प्रेशर असते याचे मूळ कारण म्हणजेच असुरक्षित परिस्थिती आहे आणि अशाप्रकारे खरोखर ही अशी दबावजन्य परिस्थिती निर्माण केली जाते याबद्दल कदाचित शुभज्योती समादार यांनी सांगितले असेल रिस्क H V म्हणजेच जेव्हा धोक्या सोबत सुरक्षा देखील येते तेव्हा तिथे रिस्क हा घटक दृश्य स्वरूपात दिसतो तेव्हा आपण आता फ्रेमवर्क ला येऊ जेव्हा आपण 2005 ते 2015 मधील कृतीसाठीच्या ह्योगो फ्रेमवर्क बद्दल बोलतो तिथे त्यांनी हे 5 तत्व स्थापित केले आहे त्यातील एक म्हणजे डिझास्टर रिडक्शन ची खात्री करणे हे अंमलबजावणीसाठी मजबूत संस्थानिक आधार असलेले राजकीय आणि स्थानिक प्राधान्य आहे तेव्हा ते फक्त राष्ट्रीय पातळीवरील नाही तर स्थानिक पातळीवर देखील प्राधान्यक्रमाने आहे डिझास्टर ओळखा त्याचे मूल्यांकन करा आणि त्याचे आकलन करा व अरली वॉर्निंग सिस्टीम एन्हान्स करा सर्व स्तरांवर सुरक्षिततेचे आणि लवचिकतेचे वातावरण तयार करण्यासाठी ज्ञान शिक्षण आणि नाविन्यपूर्ण गोष्टी वापरा तेव्हा आपण हे सुरक्षिततेचे वातावरण कशा प्रकारे या प्रिपेयर्डनेस प्रोग्राम द्वारे तयार करू शकतो मूलभूत घटक कमी करा तेव्हा हे मूलभूत मूळ कारणे कमी करण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल सर्व स्तरावर परिणाम कारक प्रतिसादासाठी आपत्ती ची तयारी सशक्त करा आणि हे फक्त एका युनिट ला नव्हे शिवा एका स्थानिक पातळीवर देखील नाही तर हे वेगवेगळ्या स्तरांवर कार्य होत असते कृतीसाठी ह्योगो फ्रेमवर्क चा अवलंब करा डिझास्टर रिस्क रिडक्शन साठी चे सेंदाई फ्रेमवर्क हे 2015 ते 2030 साठी आहे आणि मी थोड्या स्लाईड मध्ये याचा संपूर्ण स्कोप आणि याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या हेतूबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे छोट्या किंवा मोठ्या प्रमाणातील आपत्तीसाठी वारंवार होणाऱ्या आणि क्वचित होणाऱ्या आपत्तीसाठी अचानक होणाऱ्या किंवा सावकाशपणे घडणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीसाठी तसेच वातावरणाशी संबंधित टेक्नॉलॉजी शी संबंधित आणि जैविक धोक्याशी संबंधित डिझास्टर साठी लागू होते याचे उद्दिष्ट हे सर्व स्तरांवर तसेच सर्वच क्षेत्रातील आत आणि बाहेर डिझास्टर रिस्क इन डेव्हलपमेंट चे मल्टी हझार्ड मॅनेजमेंट करण्याचे आहे इथे आपण फक्त विशिष्ट टाईप चे डिझास्टर वर आपले लक्ष केंद्रित करणार नाही म्हणजेच हे फक्त भुकंपासंबंधित असणार नाही किंवा हे फक्त दुष्काळामुळे असणार नाही किंवा फक्त सुनामी मुळे असणार नाही तेव्हा आता आपल्याला मल्टी हझार्ड अॅप्रोच पाहायचा आहे उदाहरणार्थ 2013 मधील उत्तराखंडच्या पुरा सारखे समजा इथे ढगफुटी मुळे पूर आला होता आणि पुरामुळे लँड स्लाईड झाले होते अशाप्रकारे तिथे त्या क्षेत्रात बऱ्याच प्रकारचे धोके होते तेव्हा इथे आपण फक्त एकाच प्रकारच्या डिझास्टर बद्दल बघत नाही तर इथे आपल्याला सर्व पातळ्यांवर विशिष्ट साईट लेबलवर प्रादेशिक स्तरावर आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील डिझास्टर रिस्क चे मल्टी हझार्ड मॅनेजमेंट विकसित करायचे आहे याचे आउटकम काय असेल तर डिझास्टर रिस्क एका पातळीवर कमी होईल आणि जीवित हानी उपजीविकेची साधने आरोग्य आर्थिक भौतिक सामाजिक सांस्कृतिक लोकांची पर्यावरणीय मालमत्ता त्यांचे उद्योग समाज आणि देशाचे नुकसान कमी होईल तेव्हा हे नुकसान आपण कमी कसे करू शकतो यासाठी त्यांना या स्ट्रेटेजी सुधाराव्या लागतील आणि ध्येय असे असेल की आपण या इंटीग्रेटेड आणि इन्क्लुझिव्ह अंमलबजावणी द्वारे नव्याने येणारी आणि अस्तित्वात असलेली डिझास्टर रिस्क कमी करणे इथे इंटिग्रेटेड DRR व इन्क्लुझिव्ह DRR हे दोन महत्वाचे शब्द आहेत हे आर्थिक स्ट्रक्चरल कायदेशीर सामाजिक आरोग्य सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरण तांत्रिक राजकीय आणि संस्थात्मक उपायांविषयी बोलते जे धोके अडवते आणि कमी करते तसेच डिझास्टर ची असुरक्षा आणि परिणाम कमी करते जेणेकरून रिस्पॉन्स आणि रिकव्हरी साठी तयारी वाढवेल आणि त्यामुळे रेसिलिअन्स ला बळकटी मिळेल म्हणून त्यांनी ठरविलेली उद्दीष्टे म्हणजे त्यांना 2030 पर्यंत जागतिक आपत्ती मृत्यू कमी करणे आवश्यक आहे 5 ते 15 च्या तुलनेत 2020 आणि 2030 मध्ये जागतिक मृत्युदर हा अवरेज पर 1 लाख इतका कमी करणे असे त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याचा ते प्रयत्न करत आहे पुन्हा आपण हे परिणाम झालेल्या लोकांचे प्रमाण कमी झाले पाहिजे याबद्दल बोलत आहोत तसेच GDP च्या दृष्टीने डिझास्टर मुळे झालेले आर्थिक नुकसान कमी झाले पाहिजे त्याचप्रमाणे गंभीर पायाभूत सुविधाचे नुकसान आणि मूळ सेवाचे विस्कळीतपणा कमी झाला पाहिजे आणि तसेच राष्ट्रीय आणि स्थानिक आपत्ती असलेल्या देशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे आणि खरोखर आपण ही राष्ट्रीय कृती पूर्ण करण्यासाठी शाश्वत समर्थनाद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवू शकतो तेव्हा अशाप्रकारे नॅशनल एक्शन प्लॅन्स हे खरोखर आंतरराष्ट्रीय सहकार्याशी देखील संबंधित आहेत 2030 पर्यंत त्यांनी मल्टी हजार्ड अरली वॉर्निंग सिस्टीम ची उपलब्धता वाढविणे आणि डिझास्टर रिस्क बद्दल माहिती मिळवणे हे टारगेट ठरवले आहेत तेव्हा एक्शन चा प्राधान्यक्रम काय आहे तर नंबर1 पहिल्या स्टेज वरील डिझास्टर रिस्क समजून घेणे नंबर 2 डिझास्टर रिस्क च्या कारभाराला बळकटी आणणे आणि डिझास्टर रिस्क ते व्यवस्थापन करणे तेव्हा आपण व्यवस्थापन आणि कारभारराच्या दृष्टिकोनातून हे कसे पाहू शकतो नंतर जैसी लियनस साठी डिझास्टर रिस्क कमी करण्यात गुंतवणूक करू शकतो तर हे असे दोन्ही स्ट्रक्चरल आणि नोन स्ट्रक्चरल प्रमाण सामाजिक आणि आर्थिक परिणाम वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि तसेच परिणामकारक रिस्पॉन्स साठी डिझास्टर ची पूर्वतयारी वाढवण्यासाठी देखील आहेत आणि पुनर्प्राप्ती पुनर्वसन आणि पुनर्रचना या दोहोंमध्ये चांगले पुनर्निर्माण करण्यासाठी महत्वाचे आहे तर अशाप्रकारे त्यांनी स्थापित केलेले प्राधान्यक्रम आहेत आणि अशाप्रकारे त्यांनी काही प्रकारचे मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केले आहेत आणि पूर्ण समाज यामध्ये व्यस्त केला आहे आणि सध्याची डिझास्टर रिस्क कमी करण्यासाठी आणि निर्माण न होण्यासाठी चांगले पुनर्निर्माण केले आहे तेव्हा हे फक्त त्यांना मागील गोष्टी घ्यायला लावत नाहीत तर त्या चांगल्या प्रकारे करण्यास देखील सांगतात आणि अशा प्रकारे हे सर्व पूर्ण एम्पॉवरमेंट साठी बोलत आहोत तेव्हा DFID रेसीलियन्स ची व्याख्या करते तेव्हा रेसीलियन्स हा शब्द DRR चे फार महत्वाचे डायमेन्शन बनतो आणि हेच DFID म्हणजेच UK चे डिपार्टमेंट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ने डिफाइन केले आहे हे दीर्घकालीन भविष्यकाळात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता भूकंप दुष्काळ किंवा हिंसक संघर्ष यासारख्या धोक्यात किंवा ताणतणावांचा सामना करत जीवनमान टिकवून ठेवून किंवा बदल करून देशांचे समुदायाचे आणि घरातील लोकांचे बदल करण्याची क्षमता दर्शवतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या दीर्घ काळाच्या दृष्टिकोनातून तडजोड करता येणार नाही परंतु तरी सुद्धा ते अशा प्रकारचे बदल ताण किंवा धोके विशिष्ट समाजाला किंवा देशाला किंवा समुदायाला येतात त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम असतील आणि त्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून तडजोड न करता ते याकडे पाहू शकतील हे अजून थोडे काही फ्रेमवर्क आहेत ते देखील आपण पाहूयात त्यातील एक सस्टेनेबल लाइव्हलीहूड फ्रेमवर्क आहे हे तुला DFID ने 1999 मध्ये विकसित केले आहे आणि तुम्ही पाहू शकतात की हे कॅपिटल बद्दल बोलत आहेत कारण ते याला एसिड फ्रेमवर्क असे संबोधत आहेत आणि वैयक्तिक किंवा समुदाय ते तसे वापरत आहे म्हणजेच मला म्हणायचे आहे की त्यांनी त्यांचे जीवनमान कसे ठेवले आहे त्यांनी ते कसे सुधारले आहे त्यांच्या क्षमता वाढवल्या आहेत आणि काही वेळा आपण म्हणू शकतो की त्यांना ह्यूमन कॅपिटल उपलब्ध आहे आणि काही वेळा नॅचरल कॅपिटल आहे तेव्हा अशा प्रकारे समुदाय हे रिसोर्सेस त्यांच्या क्षमतेनुसार उपलब्ध करून घेत असतात आणि अशाप्रकारे ते आपल्या रोजीरोटीच्या संधी टिकवून ठेवतात उदाहरणार्थ घाणा इथे बर्याच प्रमाणात सोने आहे परंतु हा श्रीमंत देश आहे का तेव्हा याचा अर्थ असा आहे की आपण ज्या बद्दल बोलत आहोत तिथे काही मर्यादा आहे आणि नैसर्गिक रिसोर्सेस असले तरी त्या देशांकडे काही क्षमतांचा अभाव आहे तर मग आम्ही असुरक्षिततेच्या संदर्भात चर्चा केली की या क्षमतांवर परिणाम करणारे हे कसे देतात आणि कसे घेतात कारण समुदाय हे रिसोर्सेस मिळवण्यासाठी कसे व्यवस्थापन करतात तेव्हा असुरक्षितता किंवा गरीबी स्वतःच या मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करतात आणि कार्य करतही नाही पायाभूत सुविधा आणि सेवा हे मिळविण्यासाठी थेट परिणाम करते आणि मग कारभाराची परिस्थिती धोरणे संस्था आणि त्या प्रत्यक्षात कशा कार्य करतात त्या प्रक्रिया येतात तेव्हा हे फक्त नैसर्गिक वैयक्तिक सामाजिक भौतिक आणि आर्थिक कॅपिटल मुळे नसते काही वेळा आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की लोक सांस्कृतिक घटकांवर अवलंबून असतात ते लोक त्यांची मालमत्ता व्यवस्थापित करतात आणि त्यानुसार त्यांच्या रोजीरोटीसाठी कार्य करतात इथे आपण DFID चे रेसिलियन्स फ्रेमवर्क बद्दल बोलू यात तेव्हा पहिल्या भागात संदर्भा बद्दल सांगितले आहे आणि इथे संपूर्ण सिस्टीम आणि प्रक्रियेच्या संदर्भात सांगितले आहे म्हणजेच इथे असुरक्षिततेच्या संदर्भात राजकीय संदर्भात लोकसंख्याशास्त्र संदर्भात सामाजिक संदर्भात तसेच भौगोलिकदृष्ट्या हे कुठे आहे आणि इथे कशा प्रकारची राजकीय संस्था आहेत याबद्दल सांगितले आहे या फ्रेम्स सिस्टीम किंवा प्रक्रियेचा भाग आहे आणि नंतर इथे कसे अडथळे येतात ताणतणाव होतात आणि हे अडथळे पार पाडण्यासाठी त्यांची क्षमता कशी आहे जसे की ते कशाप्रकारे या अडथळ्यांना सामोरे जात आहेत ते किती संवेदनशील आहेत हे एक्सपोजर संवेदनशीलता आणि अनुकुल क्षमता आणि ते कसे याला अनुकूल होतात याबद्दल सांगते आणि इथे आपल्याला या अडथळ्यांसाठी ही प्रतिक्रिया मिळत आहे ते चांगल्या प्रकारे परत येत आहे रिकव्हरी होत आहे परंतु कोसळण्याच्या आधी पेक्षाही हे वाईट आहे तेव्हा हे असे संपूर्ण क्षमतेचे मार्ग आहेत त्यांना या ताण तणाव आणि धक्क्यांना रिस्पोंड करणे कसे शक्य होते याबद्दल आपण बोलूयात तर जेव्हा आपण रेसिलियन्स बद्दल बोलतो तेव्हा सर्वात आधी कशाचा रेसिलियन्स कोणाकडून रेसिलियन्स केव्हा रेसिलियन्स हे सर्व टाईम फॅक्टर संदर्भ आणि पोझिशन फॅक्टर फार महत्वाचे आहेत जेव्हा आपण डिझास्टर च्या संदर्भात प्रोजेक्ट सायकल बद्दल बोलतो तेव्हा प्रोग्रामिंग आयडेंटिफिकेशन अँप्राईसलं फायनांसिन्ग इम्पलेमेंटेशन आणि इव्होल्यूशन हे 6 अस्पेक्ट आपल्याला पाहण्याची गरज आहे हे सर्वात महत्वाचे आहे ज्याकडे बरेच जण पाहत नाही कारण प्रोग्रामिंग मध्ये सहकार्यासाठी सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आणि तत्त्वे निश्चित केली जातात फोकस क्षेत्राचे करार केले जातात जेणेकरून ते प्रोजेक्ट मधील व्याख्या देखील परिभाषित करेल आयडेंटिफिकेशन तेव्हा इथे आपल्याला खरोखर काय समस्या आहे ते ओळखता आले पाहिजे त्या समस्यांचे एनालिसिस केले गेले पाहिजे स्टेकहोल्डर च्या काय गरजा आहेत त्यांच्या प्रोजेक्ट विषयी काय कल्पना आहेत त्यांनी हे कसे ठरवले आहे आणि हे तिसरे अँप्राईसलं हे आपल्याला स्टेकहोल्डर चा दृष्टिकोन कशाप्रकारे विचारात घेते आणि त्याचा संबंध काय आहे त्याबद्दल सांगते तसेच फायनांसिन्ग हे आपल्याला फायनान्स बद्दल सांगते दिवसाच्या शेवटी आपल्याला हा फंडिंग अस्पेक्ट पाहणे गरजेचे आहे हे कोण प्रमोट करणार आहे आपल्याकडे किती आहे किती आणायचे आहे त्याच प्रमाणे बाहेरून समुदायाकडून किंवा NGOs कडून किंवा अजून काही बाह्य संस्थांकडून आपल्याला किती फंडिंग मिळवायचे आहे या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि मुख्यतः हे आर्थिक निर्णय सायकल मध्ये वेगवेगळ्या पॉईंट वर घेतले गेले पाहिजेत आणि त्यासाठी कुणीतरी एकाने यादरम्यान पुनरावलोकन केले पाहिजे आणि इम्पलेमेंटेशन तर जेव्हा आपण या सहमत रिसोर्सेस बद्दल सांगतो आणि आपण या प्लांनड ऍक्टिव्हिटी कशाप्रकारे इम्प्लिमेंट करणार आहोत आणि म्हणून तिथे आपल्याला प्रगतीचे निरीक्षण करण्याची गरज आहे आणि बदलत्या परिस्थितीशी सोबत जुळवून घ्यायचे आहे कल्पना करा की तुम्ही काही प्रोग्राम सुरू केला आहे आणि कल्पना करा इथे पुन्हा काही आपत्ती निर्माण झाली आहे तेव्हा या सोबत आपण कसे जुळवून घेणार आहोत संपूर्ण प्रोजेक्ट मॅनेजमेंट शेड्युल कसे असणार आहे हे सर्व संपल्यानंतर आपल्याला हे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट होते यामध्ये आपल्याला काय मिळाले आहे आणि याचा काय परिणाम झाला आहे व यातून आपण काय शिकलो हे पाहण्याची गरज आहे त्यामुळे हे तुम्ही इतर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरू शकतात तेव्हा आपल्याला यातून हा धडा घेतला पाहिजे आणि ते DRR मध्ये गव्हर्मेंट च्या भूमिकेची यादीदेखील देतात तेव्हा हे बऱ्याच भूमिका निभावतात त्यातील एक म्हणजे DRR मालांचे आणि सोयीचे प्रोव्हायडर उदाहरणार्थ अरली वॉर्निंग सिस्टीम इमर्जन्सी रिस्पॉन्स स्थलांतरित निवारा आणि आरोग्य खाते यांची देखरेख करणे जोखीम टाळणारे आणि पर्यावरणीय धोक्यामध्ये पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची खात्री देणे आणि गुंतवणूक करणे तेव्हा या सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधांचे या धोक्यांपासून संरक्षण करणे त्यांना कसे शक्य होईल खाजगी क्षेत्राच्या ऍक्टिव्हिटीज च्या नियंत्रणासाठी रेगुलेटर म्हणून गव्हर्नमेंट ने याचे निरीक्षण केले पाहिजे आणि नियंत्रण ठेवले पाहिजे कारण बऱ्याच संस्था डिझास्टर साठी पुढे येतात आणि कदाचित हा व्यवसाय देखील होऊ शकतो या एकत्रित एक्शन आणि खाजगी क्षेत्रातील ऍक्टिव्हिटी चे प्रमोटर म्हणून त्यांनी सार्वजनिक शिक्षण सज्जता आणि व्यवसाय सातत्य पाहिले पाहिजे तसेच सहाय्यक म्हणून त्यांनी मल्टी स्टेकहोल्डर ऍक्टिव्हिटी चे सहाय्यक आणि DRR पार्टनरशिप चे सहाय्यक म्हणून काम केले पाहिजे तर हे केवळ सार्वजनिक क्षेत्रच नाही तर सार्वजनिक खाजगी स्थानिक आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समन्वय देखील आहे तेव्हा अशाप्रकारे गव्हर्मेंट महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि म्हणून जेव्हा आपण राजकीय संदर्भात निर्णय घेण्याबद्दल बोलतो तेव्हा ही सायकल कशी पूर्ण होते उदाहरणार्थ तुम्हाला काही घटनांमुळे ताण तणाव आले आहेत आणि इथे टेक्निकल इनपुट आहेत जे काही विश्वसनीय डेटा सेट कडून मिळालेले आहे तेव्हा हा विषय जिथे ही व्यावसायिक निर्णयावर विश्वसनीय माहिती विश्वसनीय सोर्सेस कडून आलेली आहे इथे लोकल फॅक्टर जसे की पर्सनॅलिटीज जोब प्रोस्पेक्ट्स डिसेंट ते असे सर्व व्यावसायिक निर्णय आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आवड हे आहेत कारण इथे अंतर्गत गट मान्य केलेले विरोधी गट आणि सीमा गट आहेत आणि म्हणून जर तुम्हाला काही इम्प्लिमेंट करायचे असेल तर ते नेहमी लोकशाही वातावरणात असते आणि तिथे भिन्न प्रकारचे विरोध व वेगवेगळे शब्द वेगवेगळे भाग असतात आणि त्यामुळे या प्रक्रियेवर बऱ्याच प्रमाणात दबाव असतो आणि संस्थागत घटक जेथे कायदेशीर अडचणी राजकीय अधिकार आणि व्यावसायिक नीतिशास्त्र देखील असतात तेव्हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हे कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात आणि आर्थिक संदर्भ आर्थिक पैलू एक्सपेंडिचर ट्रेंड हे सर्व राजकीय दृष्ट्या निर्धारीत केले जातात कारण काहीवेळा ही संपूर्ण व्यावसायिक प्रक्रिया वेगवेगळ्या प्राधान्यक्रमाने कार्यरत असते तेव्हा इथे या लोकशाहीच्या परिस्थितीमध्ये हा आर्थिक पैलू जास्तीत जास्त पारदर्शक असला पाहिजे आणि कायदेशीरपणा म्हणजेच इथे आपण सुसूत्रीकरण निर्णय घेणेव वैचारिक बदल याबद्दल बोलत असतो तर इथे आपण अपयशाच्या धोक्याबद्दल देखील बोलत असतो आणि हे सर्व वेगवेगळे फॅक्टर्स खरोखर या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर निर्णय नित्य क्रमाने घ्यायचा की नाही यासाठी मध्यस्थी आणि परिणाम करत असतात आणि नंतर अशा प्रकारे ते आउटकम देत असतात ते आउटकम योजनांच्या रूपात इनएक्शन च्या रूपात किंवा टेक्निकल डेटा या सर्वेक्षणावर कार्य करेल की नाही या रूपात येत असतात आणि विशिष्ट संस्थानिक किंवा राजकीय पैलू हे काही स्कीम जसे की त्यांनी हाती घेतलेले जेंडर डेव्हलपमेंट स्किम आणि व्यवसाय सातत्य सल्लामसलत स्कीम आणि बक पासिंग तसेच हेतूपूर्ण व हेतू नसलेले काही परिणाम याबद्दल ते बोलत असतात तेव्हा अशाप्रकारे इथे निर्णय प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट येत असतात आणि हे फार मोठे असे मॅनेजमेंट स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा तुम्ही समुदायाची व्यस्तता आणि सहभागाबद्दल बोलतात तेव्हा तुम्हाला या दोन गोष्टी चांगल्या पाहिजेत एक म्हणजे मार्गदर्शन असलेले आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे सहभाग असलेले परंतु आता जरी हे पूर्णपणे मार्गदर्शन असलेले आहे पण जर तुम्ही पाहिले की जेव्हा तिथे मार्गदर्शन नसते जर तुम्ही पाहिले तर तिथे मॅनिप्युलेशन आहे कारण जेव्हा तुमच्यावर कुणाचेही नियंत्रण नसते तेव्हा नक्कीच बाहेरच्या संस्था तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकतात आणि मग ते मार्गदर्शक होते आणि जेव्हा तुम्ही असे नियंत्रणामध्ये वाढत जातात तेव्हा तुमचे अनिल वाढत जाते आणि पुढे ते कार्य करते माहिती देते सल्लामसलत करते सहयोग देते आणि सशक्त बनवते तेव्हा अशा प्रकारे समुदायाचे नियंत्रण हे प्रोजेक्टच्या निर्णय प्रक्रियेवर असते आणि त्यामुळे नक्कीच सबलीकरण होत असते आणि अशाप्रकारे हे नियंत्रण यावर मोठा परिणाम करत असते मला असे वाटते की नंतरच्या क्लासमध्ये मी या थोड्या फ्रेमवर्क ची फक्त ओळख करून देण्याचा प्रयत्न करेल आणि आपण काही टूल्स आणि DRR बद्दल देखील बोलूयात धन्यवाद मी तूमचा आभारी आहे